डिसायस्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर कोर्स मध्ये आपले स्वागत आहे माझे नाव राम सतेश आहे मी आयआयटी रुड़कीच्या आर्किटेक्चर आणि प्लानिंग विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे आज आम्ही तिबेटी रेफुजिर्स च्या बाबतीत टाईमात रेफुजिर्स प्लेस च्या प्रोडक्शन बद्दल चर्चा करणार आहोत खरं तर हे काम प्रत्यक्षात माझ्याबरोबर आणि तू म्युनिक मधील डॉ सोरेन शोबेल यांच्यासह संयुक्त पर्यवेक्षण केले गेले आहे आणि ही स्टुडन्ट पोस्टग्रॅजुवेट स्टुडन्ट आणि तिच्या मास्टरच्या डिसार्टेशन चा एक भाग आणि एक थिसीस म्हणून अंमलात आली आहे म्हणूनच हे रेफुजिर्स प्ले चे प्रोडक्शन टायटल म्हणजे तिबेटी रेफुजिर्सचे प्रकरण जे माझे स्टुडन्ट इंदू शाजी यांनी विकसित केले आहे आणि या विशिष्ट कामाचा भाग लंडन सेंटर येथे पेपर म्हणून आंतरशास्त्रीय संशोधनासाठी सादर केला आहे म्हणूनच आज मी तुम्हाला या विशिष्ट तपासणीत इंदूचा प्रवास कसा घडला याबद्दलचे आढावा देणार आहे तसेच दाद अभ्यासकांचा एक भाग म्हणून केवळ भारतातीलच नव्हे तर तिने काही प्रकारची केस स्टडीदेखील पाहिली जर्मनी आणि युरोपियन खंडातील अधिक प्रकरणांचा अभ्यास आणि एकत्रितपणे समजून घेण्यासाठी रेफुजिर्सांचे डिस्प्लेसमेंट प्रत्यक्षात कसे तयार होऊ शकते प्ले आणि कालांतराने त्यांचे रूपांतर कसे होते आणि वेगवेगळ्या संदर्भात समुदायाद्वारे कोणत्या प्रकारचे अर्थ विकसित केले जातात रेफुजिर्सांच्या परिस्थितीकडे पाहता आपल्याकडे आकडेवारी बद्दलची चर्चा आहे ज्यात सुमारे 68 दशलक्ष जबरदस्तीने संघर्षामुळे किंवा कोणत्याही प्रकारचा छळ किंवा कोणत्याही प्रकारची सर्वसाधारण हिंसाचाराच्या परिणामस्वरूप राजकीय गडबड म्हणून जबरदस्तीने प्रदर्शित केली गेली आहे आणि आपल्याकडे हेच आहे आकडेवारीनुसार यूएनएचसीआरच्या आदेशानुसार 19 9 दशलक्ष रेफुजिर्स आणि त्यापैकी 5 4 दशलक्ष पॅलेस्टाईन रेफुजिर्स आणि यूएनआरडब्ल्यूएचा आदेश आणि 40 दशलक्ष अंतर्गत विस्थापित लोक आणि 31 दशलक्ष आश्रय शोधणारे हे एक जागतिक परिस्थिती आहे आणि भारतात जवळजवळ 209234 लोक चिंताग्रस्त आहेत ज्यात आपल्यापैकी जवळजवळ 52 अधिक म्हणजे रेफुजिर्स म्हणजे तिबेटी लोक म्हणजे जवळपास 110000 मला खेद आहे की हे आहे 209234 आता जेव्हा आपण रेफुजिर्साबद्दल एखाद्या रेफुजिर्साचा संदर्भ आणि तो किंवा तिच्या सेटलमेंट प्रक्रियेबद्दल बोलतो तेव्हा आपल्याकडे दोन प्रश्न असतात एक एस्सीमिलेशन एक प्रक्रिया आहे आणि बहुसांस्कृतिकतेसह आपणास माहित आहे की ते एक वेगळेपणा आहे किंवा त्यातील एकत्रीकरण भाग आहे कारण रेफुजिर्स किंवा एक आश्रय जो भिन्न सांस्कृतिक संदर्भ भिन्न राजकीय संदर्भ भिन्न विकास संदर्भ आणि भिन्न सामाजिक संदर्भातून येत आहे आणि तो वेगळ्या संदर्भात राहण्याचा प्रयत्न केला हे त्यातील यजमान पैलूपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे आणि या प्रक्रियेमध्ये एखादा कसा वेगळा होतो आणि एकात्मिक कसा होतो हा सर्वात मोठा प्रश्न आहे म्हणून यूएनएचसीआर नुसार ते स्वैच्छिक परतफेड स्थानिक एकत्रीकरण आणि स्थानिक पुनर्वसन याबद्दल बोलले आहे तर आपणास माहित आहे की या सर्व एकत्रीकरण आणि एकत्रिकरण मॉडेल्सपैकी कोणती रणनीती सर्वात चांगली आहे आणि हे वेगवेगळ्या सांस्कृतिक संदर्भात कसे भिन्न आहे आणि रेफुजिर्स बरोबर काम करणारी बरीच संस्था या यजमानातील संघर्ष आपण कसे ईंटेग्रेट करू आणि कमी करू शकतो तसेच या मानवीय दृष्टिकोनातून या पर्यायावर कार्य करीत आहोत तर या कामात इंदूंनी लेफेबव्ह्रे यांचा स्पेस निर्मितीचा सिद्धांत स्वीकारला कारण लेफबव्ह्रे हेन्री लेफेबव्ह्रे यांनी तेथील 3 वेगवेगळ्या ऑन्टोलॉजिकल पोजीशनबद्दल त्या रूपांतर कसे घडतात याबद्दल चर्चा केली तर जेव्हा पहिलं पैलू जेव्हा तो ज्ञात जागेबद्दल बोलतो तर ती जागा आहे जी एका जागेच्या सर्व वापरकर्त्यांच्या स्थानिक अभ्यासाद्वारे तयार केली गेली आहे म्हणून आपण याबद्दल बोलू शकता की ही एक व्हेरण्याकुलर प्रक्रिया आहे की नाही ती आपल्याला कशी माहित आहे याची एक हॅबिटेबल प्रक्रिया आहे ती ज्ञात जागा आहे कारण तेथे काही प्रकारचे संलग्नक आहे तर कॉन्सिव्हड केलेली जागा ती एक जागा स्वप्नांच्या द्वारे तयार केलेली आहे ते नियोजक असोत वा राजकीय निर्णय घेणारे किंवा ते दूरदर्शींच्या विचारसरणीवरील ज्ञानावर आधारित आहेत त्यांना हे स्थान कसे ओळखायचे आहे त्यांना या जागेची कल्पना कशी घ्यायची आहे तिसरा पैलू जी लोक राहत्या जागेविषयी बोलत असतात कारण लोक एखाद्या विशिष्ट ठिकाणी राहतात आणि तिथेच एखाद्या विशिष्ट जागी लोकांची आट्याचमेंट असते तर ते एखाद्या ठिकाणी विशिष्ट इमोशनल आट्याचमेंट विकसित करतात त्यांच्याशी संबंधित भावना निर्माण करतात जेणेकरुन आपल्याला माहिती आहे की वस्तीतील सवयी त्यांच्या विश्वास प्रणालीच्या रूपात प्रतिबिंबित कशी होते त्यांचे दैनंदिन वर्तन कसे आहे त्यांचे समजून कसे येते ठिकाण त्यांची पात्र चिंता सर्व राहत्या जागेच्या रूपात एकत्र ठेवतील आणि स्पेस च्या प्रोडक्शन चा हा विशिष्ट सिद्धांत सोशिओलॉजिस्ट नियोजक शहरी डिझाइनर आणि गृहनिर्माण विभागात काम करणाऱ्या लोकांकडून वेगवेगळ्या संशोधकांकडून मोठ्या प्रमाणात वापरला गेला आहे ज्यामुळे त्यांनी हा विशिष्ट सिद्धांत स्वीकारला आहे तर कारण आपण रेफुजिर्स असलेल्या रेफुजिर्साच्या संदर्भाबद्दल बोलत आहोत जिथे संपूर्ण संदर्भ उलटा झाला आहे आणि तो वेळेत कसा प्रोग्राम केला गेला आणि तो कसा प्रकट झाला त्याचे आकार आणि आकार कसे बदलले गेले म्हणूनच आम्हाला असे समजले की हा सिद्धांत सर्वात उपयुक्त आहे कोठे आपल्याजवळ वास्तविक सिद्धांत आहे की तो परिपूर्ण जागेबद्दल ज्याच्याकडे आहे ज्यावर एक स्थानिक संदर्भ आहे आणि त्यानंतर कॉन्सिव्हड चा आणि लिविंग प्रक्रियेचा पाठपुरावा केला जातो ज्यामुळे परिपूर्ण जागा बनते अॅबस्ट्रॅक्ट स्पेसमध्ये तुम्हाला माहिती असेल की तिथेच कॉन्सिव्हड केलेली जागा ती घेते आणि आपणास माहित असलेले स्वप्ने आणि त्यांचे विचारधारे संपूर्ण प्रोग्राम त्यामधून निर्देशित करा आणि ते असेच आहे जेव्हा वेळ वाढते आणि नंतर भिन्न प्राधान्यक्रम आणि भिन्न संघर्ष सेटअप कसे तयार केले जातात आणि भिन्न स्पेस कशी तयार केली जाते आपल्या घराच्या संलग्नकांच्या पार्श्वभूमीसह तसेच सद्य संदर्भानुसार सजीव जागा त्यास प्रतिसाद देते तर डीएएडी शिष्यवृत्तीचा एक भाग म्हणून तिला तू म्युनिक मध्ये विनिमय कार्यक्रम देखील झाला आणि तिने जर्मनी आणि पॅरिसमधील विस्थापनाच्या घटनांमधील काही घटनांना भेट दिली आणि जिथे तिने हॅम्बर्ग पॅरिस जाफना येथे या सर्वांना भेट दिली तर मी यापैकी प्रत्येक त्वरित अगदी त्वरेने पुढे घेईन पॅरिसमधील छोटा जाफनाJaffna म्हणून आम्ही ज्या क्षणी पॅरिसबद्दल बोलतो त्या क्षणी आम्ही एक अत्यंत नियोजित विकासाचा आणि आपल्यासारख्या स्थानाबद्दलच्या अस्मितेची अपेक्षा करतो परंतु जिथली वास्तविकता आहे तेथील छोटे जाफना हे भारतीय संदर्भात इतर कोणत्याही सुपरमार्केट बाजार किंवा बाजारपेठांसारखे दिसत आहे जेथे आपल्याकडे होर्डिंग्ज आहेत जेथे आपल्याकडे स्थानिक उत्पादन आहे जे त्या विशिष्ट समुदायाच्या गरजा योग्य आहेत आणि सण धार्मिक विधीसुद्धा तुम्हाला ठाऊक असतात की परदेशीय ठिकाणी आणले जाते इमारतींमध्ये किंवा अंगभूत प्रकारांमधून हे कसे प्रतिबिंबित होते त्या दृष्टीने आपण तामिळनाडूतील ज्या मंदिरांना आपण कोविल्स म्हणतो त्याबद्दल विचार करतो परंतु ते परदेशी संदर्भात कसे प्रतिबिंबित होतात म्हणून त्या दर्शनी भागाला अशा प्रकारे प्रकट केले गेले आहे की ते त्या विशिष्ट समुदायाच्या धार्मिक अस्मितेची ओळख प्रतिबिंबित करतात आणि आपण जे पाहू शकता ते इतके स्पष्टपणे दर्शविल्यास पॅरिस संदर्भात उंचीचे आणि रस्त्यावरच्या मित्रांचे काही नियम आहेत पण तरीही त्यांनी मंदिरातील गणेशाबरोबरच स्वतःच्या मालकीच्या आणि अशाच प्रकारे आपल्या अनुभूतींच्या सेटिंगमध्ये या गोष्टी कशा बसवल्या आहेत याचा विचार करता आणि हे आपल्याला माहित असलेले कोलोन मशिद देखील आहे येथे एक कॅथेड्रल आहे ज्याला मशिद म्हणून रूपांतरित केले गेले आहे आणि स्थानिक समुदायांशी कसा संघर्ष आहे कारण अनेक लोकांनी मशीद इस्लामीकरण प्रक्रिया न मिळण्यासाठी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे ते प्रयत्न करीत आहेत या भीतीपोटी की एक वेगळा समुदाय येत आहे आणि त्यांच्या अस्तित्वात असलेल्या ओळखीच्या तुलनेत शहरात एक मोठी ओळख तयार झाली आहे तर त्याचप्रमाणे तेथे ज्यू स्क्वॅटर्स आहेत आणि हे एक रेफुजिर्स कॅफे आहे आणि तेथे देखील आहे की कसे एक कॅथेड्रल मशिदीत रूपांतरित केले गेले आणि वरचा भाग कसा बदलला जाईल आणि ग्रीन लाईट देखील प्रकाशाचा रंग आहे तर हे धार्मिक व्यवस्थेत त्या विशिष्ट समुदायाची ओळख प्रतिबिंबित करते आणि त्याचप्रमाणे सोव्हिएत त्या काळातील रेफुजिर्स आणि ते या प्रकारच्या मशिदी कशा तयार करतात म्हणूनच आम्ही काय म्हणू शकतो हे आपणास ठाऊक आहे जागतिक परिस्थितीतून तिचे विश्लेषण ज्या पद्धतीने केले आहे त्याची ही यादी आहे ही केस स्टडीजची यादी आहे आणि त्याचे प्रमाण कोणत्या प्रमाणात प्रतिबिंबित झाले आहे आणि अर्थव्यवस्था काय आहे व्यवसाय धोरणे आणि सरकारने धोरणांचे काय आणि कसे व्यवहार केले आणि नियोजन योजना कशा आहेत आणि त्या ठिकाणी युरोपीयन केस स्टडीजमधून कॉन्सिव्हड आणि पर्सीव्हड राहत्या जागेचे विश्लेषण कसे केले गेले तर तिबेटच्या पैलूवरुन रेफुजिर्सच्या बेघर आणि गरीब लोकांच्या परदेशी भूमींमध्ये पैसे उभारण्याची क्षमता असण्याची क्षमता तिबेटींनी उल्लेखनीय उच्च वास्तुशास्त्रीय मानकांची असंख्य मोनास्टरीएसांची उभारणी केली आहे आणि तिबेटीसारखे व्यवहार्य मोनास्टरीएस समुदाय विकसित करण्यात त्यांचे यश 20 व्या शतकातील चमत्कारांपैकी एक म्हणून जेव्हा जेव्हा ते तेथे असतात तेव्हा त्यांनी प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न केला ते तिबेटकडून त्यांना आधीपासून माहित असलेल्या ठिकाणी त्यांचे संलग्नक आणण्याचा प्रयत्न करतात आणि ते मोनास्टरीएसातील समुदाय म्हणून तयार करण्याचा प्रयत्न करतात आणि इतर कोणत्याही समुदायांच्या तुलनेत हे अगदी विशिष्ट आहे त्यादृष्टीने तिबेटी लोक अतिशय अद्वितीय आहेत तर या संपूर्ण संशोधनावरील संशोधनात असे दिसून आले आहे की आपल्याला हे विशिष्ट संकर कसे माहित आहे तिबेटी समुदाय आणि विशेषत भारतीय उपनगरी आणि ग्रामीण संदर्भात सांस्कृतिक प्रतिसादात्मक वातावरण तयार केले गेले आहे आणि कालांतराने हाब्रिड तोडगे कसे तयार केले जातात आणि कायापालट केले जातात एक हाब्रिड सेटलमेंटमध्ये सांस्कृतिक आणि अंगभूत वातावरणामधील काय संबंध आहे आणि लेफेबव्ह्रेच्या जागेचे हे हॅन्डल लेफेबव्ह्रेच्या जागेवरील रेफुजिर्साच्या संदर्भात कसे दुर्लक्षित केले जाऊ शकते आणि कसे ते सांगते समजू शकते की ते फ्रेमवर्क कसे बनते रेफुजिर्सांची ठिकाणे समजून घेण्यासाठी एक फ्रेमवर्क कसा सेट करते आणि वेळेत त्यांची निर्मिती कशी होते म्हणूनच जेव्हा आपण सांस्कृतिक ओळखीबद्दल बोलता तेव्हा आपल्याला माहित असते की इंट्रोपॉलॉजीस्ट कडे आपल्याकडे पुरेसे साहित्य आहे आणि आपणास माहित आहे की ओळख निर्माण करण्याबद्दल बोलणार्या जिओग्राफर्स आणि विविध सोशिओलॉजिस्ट कडील आणि त्या लिटरेचर च्या रिव्हिववर आधारित म्हणून या शोध फ्रेमवर्कीत या सोशिओलॉजिकल घटक आणि त्यातील इंट्रोपॉलॉजीस्ट घटक मूलभूत सामाजिक संरचना ज्याकडे पुन्हा कौटुंबिक नातेसंबंध आहेत आणि लिंग भूमिका आणि राजकारण आणि विश्वास प्रणाली आहे तर इकॉनॉमिक आणि लिविंगहूड आणि जिऑग्राफिकल परिस्थिती आणि काय मजबूत करणारी संरचना आहे जी भाषा सामायिक अनुभव आणि त्याचे सामूहिक स्मृती कशा रूपांतरित होते यासारख्या आहेत आणि मग तिने तिच्या संपूर्ण सेटवर बांधकाम केले त्यातला एक सोशिओलॉजिकल घटक आहे आणि जो वास्तवात आपली ओळख निर्माण करणाऱ्या संरचनांबद्दल बोलतो आणि जेव्हा आपण संशोधन परिवर्तनाच्या संदर्भात परिवर्तनाच्या मूल्यांकनाबद्दल बोलतो तेव्हा आपल्याकडे कल्चरल जिओग्राफी आहे आणि वेळ ही मुख्य रूपे आहेत हा क्षण संदर्भ कसा बदलला जातो क्षण वेळ वेगवेगळा आहे स्पेस आणि वेळात त्याचे प्रतिबिंब कसे आहे हे वेगळे आहे आणि अशाप्रकारे ही संपूर्ण फ्रेमवर्क पहिली जनरेशन दुसरी जनरेशन आणि तिसरी जनरेशन म्हणून आम्ही काळाच्या संपूर्ण क्रमाकडे पाहिले की लोक त्यात कसे जुळत आहेत आणि जेव्हा आम्ही ओरल साक्षी म्हणून चौकशीच्या पद्धतींबद्दल बोलतो तेव्हा व्हिज्युअल डेटा मॉर्फोलॉजिकल अभ्यास निरीक्षण आणि तज्ञांचा सल्ला तर अशाच प्रकारे मोठ्या फ्रेमवर्कचा एक संपूर्ण सेट आहे जो त्याकडे पाहिला गेला आहे म्हणून जेव्हा जेव्हा आपण म्हणतो की हॅब्रिड वस्त्या कशा तयार केल्या जातात तेव्हा एखाद्याला तिबेटमधून आणायचे होते आणि त्यांनी किती अनुकूल केले येथे तिबेट्यांची सांस्कृतिक ओळख जेव्हा ती भारताच्या अंगभूत वातावरणाशी मिसळत जाते आणि तेव्हा येथून एकमेकांना कर्ज घेतल्यामुळे तिबेट्यांचा हॅब्रिड तोडगा निघाला आहे आणि अशाच प्रकारे एक नवीन अर्थ तयार होतो म्हणून जेव्हा आपण तिबेट संस्कृती आणि वास्तूंच्या भूमीबद्दल बोलत आहोत तर ल्हासा मध्ये आपण आता ल्हासा अगदी अरुंद रस्ते आणि अडोब बांधकाम आणि तिबेटी स्थापत्य स्थापनेची प्रचंड मोनास्टरीएस पाहू शकतो तर तिथे एक तिबेटियन सांस्कृतिक वातावरण आहे जेव्हा आपण जिओग्राफिक परिस्थितीबद्दल चर्चा करतो तेव्हा ते कोल्ड वाळवंटातील हवामान आणि उच्च उंची तिबेटी पठार आणि रखरखीत टोपोग्राफी आणि एक अत्यंत दुर्मिळ वनस्पती याबद्दल बोलते अशा प्रकारे तिबेटी लँडस्केप विषयी सर्वच प्रकारे चर्चा केली जाते कौटुंबिक नातं आणि लिंग त्यांच्यात एक प्रकारची बहुपुत्राची व्यवस्था आहे जिथे एक पत्नी आहे आणि 2 3 भाऊ समान विवाह करतात आणि तिथेच राजकीय प्रशासन जिथे धार्मिक नेते दलाई लामा म्हणून मानले जातात आणि तेथेही धर्म आहे तिबेट समाज आणि अर्थव्यवस्था आणि आजीविका यामध्ये धर्म महत्त्वाची भूमिका बजावत आहे ते मुळात शेतकरी बार्ली गहू हस्तकलेचे आणि कुंभार कुशल कामगार आणि शिक्षणाच्या बाबतीत त्यांच्याकडे बहुतेक मोनास्टरीएस तिबेटी संस्था आणि काही धर्मनिरपेक्ष शाळा आहेत आणि त्यांची भाषा पसरवण्याच्या दृष्टीने ते खूपच कॉन्सर्व्हेटिव्ह आहेत आणि त्यांच्या धार्मिक मार्गदर्शनाद्वारे आणि शिक्षण पद्धतीद्वारे आणि आपल्याला माहित आहे की मूलत ते आहेत कसे त्यांचे अंत्यसंस्कार कसे होतात सण कसे असतात खाण्याच्या सवयी कशा आहेत ते प्रयत्न करतात जनरेशन जनरेशन ते सामायिक करा जेव्हा आपण बांधलेल्या वातावरणाबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला सर्वात महत्वाच्या गोष्टी सांगायच्या असतात ज्या मोनास्टरीएस आहेत जे जवळजवळ उंच भागात स्थित आहेत आणि त्यामध्ये प्रवेश करणे कठीण आहे मोंकंसाठी काही विशिष्ट जागा आणि असेंब्ली हॉलसाठी मोकळी जागा आहे तिबेटियन संस्कृतीत आपल्याकडे 3 मुले असल्यास जवळजवळ तिसरा मूल साधू बनतो आणि अशाप्रकारे ही संपूर्ण धार्मिक पद्धत चालू ठेवली जाते आणि स्तूप चोर्टेन्स जो एक घंटा आकाराचा आहे ज्यामध्ये धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण पवित्र वस्तू आहेत आणि तेथे मी आकारात किंवा एल आकाराच्या अंगणात एक घर बनलेले आहे अशी सामग्री जी सुशोभित विटा किंवा भिंतीवरील भिंती असू शकते आणि सर्व इमारती लाकडाच्या फ्रेमवर्क आणि प्रमाणित डिझाईन आणि छतांच्या शीर्षस्थानी प्रार्थनाचे झेंडे आणि आपण जे पाहू शकता त्याचा तपशील म्हणजे दरवाजे आणि विन्डो सजवण्यासाठी एक प्रकारचा कोड तर तेथे मोनास्टरीएस आहेत ज्यांचे वैशिष्ट्यपूर्ण प्रमाण आहे आणि अगदी घरे देखील त्यांचे पुन उपयोग किंवा सुशोभित कसे केले जातात त्यांचे वास्तव्य कसे पुढे ठेवले आहे याचा एक विशिष्ट मानक आहे तर वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची प्रक्रिया समजण्यासाठी इंदूने जवळजवळ 3 वेगवेगळ्या सांस्कृतिक विविध वसाहती निवडल्या आहेत एक लडाख भागात आहे ते चोगलमसर आहे जे तिबेटच्या जवळ आहे दुसरे म्हणजे क्लेमेंट शहर आहे जे एक प्रकारचे शहरी आहे देहरादून जवळचा परिसर आणि तिसरा म्हणजे ग्रामीण सेटअपचा एक प्रकार आहे जो कर्नाटक जवळ आहे तर आपण या वैविध्यपूर्ण सेटिंग्ज पाहिल्यास एक म्हणजे संगम गाव जे तिबेट मधील कोल्ड वाळवंटात आहे ते चोगलमसार आणि तिबेट लँडस्केप जवळ आहे आणि ते ज्याचे आहेत त्या अगदी जवळ आणि बायलाकुप्पेच्या अगदी जवळ आहे जे आपण पाहू शकता त्यापेक्षा बरेच वेगळे आहे छप्पर संपूर्ण सेटलमेंटचा प्रकार फारच वेगळा दिसत आहे तुम्हाला टाइल असलेल्या छप्पर माहित आहेत जे मंगलोरच्या फरशा आहेत आणि कर्नाटकमधील आपल्या जवळ असलेल्या घराण्यांसारख्या सर्व गोष्टी कठोर वस्ती दिसते देहरादूनमधील क्लेमेन्ट शहरात हे एक प्रकारचे शहरी सेटिंग आहे परंतु तरीही तिबेटी मोनास्टरीएसांचे फॅब्रिक आहे आणि इमारतींचे प्रमाण येथे वेगळे आहे तर विविध गोष्टी म्हणून सेटलमेंटची वैशिष्ट्ये सेटलमेंटची सामाजिक संरचना आणि एखादी व्यक्ती त्यांना कशी अंगीकारू शकते शहरी मॉर्फोलॉजी स्ट्रीट कॅरेक्टर प्लॉट सिस्टीम आणि शहरी भागातील हे फनेल कसे समजेल टिश्यू स्ट्रीट सिस्टम प्लॉट सिस्टम आणि आपल्याला माहिती आहे बिल्डिंग सिस्टम अगदी मॅक्रोपासून सूक्ष्म स्तरापर्यंत या गोष्टी कशा बदलल्या आहेत याकडे कसे पाहिले गेले आणि सांस्कृतिक जिओग्राफिक आणि वेळ ती पहिली जनरेशन 1 5 जनरेशन आणि दुसरी जनरेशन देखील तपासली गेली आहे तर कसे स्थानिक भारतीय संदर्भाशी एकरूप होण्याचे स्तर कसे आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेची आपल्याकडे कशी माहिती आहे हे आपण जाणता परिवर्तनाचे मूल्यांकन करुन त्या सिद्धांताकडे परत पाहिले की ते सिद्धांत प्रतिबिंबित कसे होते आणि आपल्याला माहित आहे ते कसे आहे ते तयार केले गेले आहे तर चला केस स्टडीकडे जाऊया सौथर्न कर्नाटकमधील ही बाइलाकुप्पे वस्ती आहे तेथे दोन कॅम्प आहेत एक म्हणजे जुना कॅम्प आणि नवीन कॅम्प तर आपण जे पाहू शकता ते म्हणजे धार्मिक इमारती आणि जेव्हा आपल्याकडे येथे व्यावसायिक जागा असतील आणि आपल्याकडे तिबेटियन कॅम्प आणि स्थानिक गावे असतील तर तुम्ही पाहु शकता की हा एक अतिशय क्लस्टर केलेला सेटअप आहे त्या प्रत्येकाची एक अतिशय विशिष्ट मांडणी आहे तर आता एक म्हणजे आपल्याकडे नवीन कॅम्प आणि जुने कॅम्प आहेत आणि प्रत्येक क्लस्टर देणारं आहे कारण ते मुळात ते शेतकरी होते जेव्हा ते 1960 च्या दशकात आले त्यांनी 40 गुंठ्यात प्रत्येकाला दिलेली जुनी कॅम्प सुमारे 1 एकर आणि 1 गुंठा सुमारे 33 बाय 33 फूट आहे तर त्यांनी काय केले ते म्हणजे 40 गुंठे जमीन आणि 6 गुंठे म्हणून जमीन वाटप केली तर तेथे 6 गुंठे निवासी आणि 40 गुंठे शेतजमीन होते जेणेकरून ते शेती करू शकतील आणि 1969 मध्ये जेव्हा नवीन कॅम्प तयार झाली तेव्हा त्यांनी शेतातल्या 32 गुंठे व निवासी म्हणून 16 गुंठे विषयी चर्चा केली आपल्याला माहित आहे कारण आता त्यांना हे प्रतिबिंबित होते की त्यांना या निवासी पैलूसाठी तसेच शेतीसाठी अधिक जागेची आवश्यकता आहे म्हणूनच त्यांनी स्थायिक होण्याच्या सुरुवातीच्या दिवसांची स्थापना कशी केली आणि त्यांनी जमीन कशी साफ करण्यास सुरवात केली आणि सरकारने त्यांना घर कसे बांधले याविषयीची जुनी छायाचित्रे अशी आहेत आणि तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही या संपूर्ण प्रक्रियेवर नजर टाकली आणि मग तुम्हाला माहिती असेल शेतकरी म्हणून तिबेटी लोक आणि ते हस्तकले त्यांची कारागिरी आणि पूर्वीचे देखील आहेत जसे मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे कुटुंबातील एका सदस्याने मोनास्टरीएसात पाठविले आहे आणि जर आपण त्या बदलांकडे पाहिले तर ते वेगवेगळ्या नमुन्यांमधून कसे प्रतिबिंबित होते एक नवीन कॅम्प आहेत आपण निवासी कोरच्या सभोवतालच्या शेतांसह ग्रिडिरॉनच्या पॅटर्नमध्ये योजना आखली आहे आणि तर जुन्या कॅम्पने त्यांनी रस्त्यांसह योजना आखली आहे आणि आपण हे करू शकता आपल्याला रस्त्यांसह घराकडे नेले जाते हे पहा आणि नवीन छावण्यांमध्ये त्यांचे समुदाय देखील सामायिक आहेत जे आपल्याला माहित आहे तितकेच ते देखील प्रवेश करण्यायोग्य आहेत आणि म्हणूनच तेथे एक प्रमुख समुदाय मेळावा म्हणून मोनास्टरीएस आहे म्हणून सेटलमेंटची पद्धत या प्रकारे आयोजित केली गेली आहे 1960 च्या दशकात जुन्या कॅम्पच्या रूपांतरणात आपल्याकडे प्राथमिक रस्ता आहे आणि आपल्याकडे दुय्यम रस्ता आहे आणि मोनास्टरीएस पासून आहे आणि अशाच प्रकारे घरे होती परंतु नंतर आज लोक इमारत सुरू करतात आणि मग ते गर्दी होते तर त्यांनी त्या ठिकाणांच्या शेजारच्या जागा ताब्यात घ्यायला सुरूवात केली आणि मग अशा प्रकारे ती एक प्रकारची गर्दीची जागा बनते नवीन कॅम्पतही आपण पाहू शकता की त्याचा मूळ भाग कसा आहे आणि नंतर आता आपण जे पाहू शकता तो काळा आहे संपूर्ण विस्तार अगदी नवीन कॅम्पमध्ये झाला आहे आणि रस्त्याचे नमुने आपल्याला माहिती आहे की जुन्या कॅम्पत कसे प्राथमिक रस्ता कसा आहे आणि आपल्याकडे मोनास्टरीएस आहे आणि आपल्याकडे दुय्यम रस्ते आहेत आणि आपल्याकडे या दिशेने जाण्यासाठी प्रदेश रस्ता आहे आणि त्यानंतरच तो एक छोटा अतिपरिचित ब्लॉक बनतो आणि हेच असे आहे की मोजमापाची भावना आहे आपल्याकडे व्हिज्युअल अक्ष माहित आहे एक ओळखीची भावना आहे जी त्यांच्या रस्त्यावर मित्र मैत्रिणी आणि त्यांच्या मस्त इमारतींमध्ये प्रतिबिंबित झाली आहे आणि हेच आपण पाहू शकता की नवीन छावण्यांचे प्रकार आपण निवासस्थानांसह कमीतकमी एकसमान उंची आणि त्यांच्या दर्शनी भागाचे आणि भिंतींचे आणि भिंतीवरील ध्वजांचे समान कलात्मक प्रतिनिधित्व कसे पाहू शकता आणि प्लॉट सिस्टम आहे जी समान रचनेत विभागली गेली आहे आणि आमच्याकडे स्टोअर आहे त्यांनी लाकूड साठवण्याकरिता एक स्टोअर आणि कॉर्न बांधले आणि त्यांच्याकडे मोनास्टरीएस देखील आहे आणि तेथे काही प्रकारचे सार्वजनिक मोकळे आहेत जेथे फुटबॉल मैदान आहे आणि मका शेतात आणि आपल्याला माहिती आहे मोनास्टरीएसाजवळ सर्व सार्वजनिक जागेत प्रवेश आहे आणि जर आपण घरांच्या स्वरूपाच्या इव्हॅल्युएशन कडे लक्ष दिले तर सुरुवातीला ते टेन्ट म्हणून देण्यात आले होते त्यानंतर सरकारने शेकड्यांची छप्पर रेफुजिर्सांची चिखल घरे दिली आहेत मग बर्याच वर्षांत ते एका प्रकारचे विट आणि काँक्रीट घरे आणि मुख्यतः टाइल छप्पर आणि सर्व खोल्या व डोब बांधकामासह एकाच खोलीतील घरे त्यांचे रूपांतर कसे झाले आणि नवीन कॅम्पचा विस्तार कसा झाला आणि कसे वाढविले यासह त्यांचे रूपांतर होते दोन भिन्न कुटुंबे आणि मग त्यांनी या घरांचा विस्तार कसा सुरू केला तर दुसरा प्रकरण अभ्यास क्लेमेंटClement शहराबद्दल आहे आणि हा एक प्रकारचा शहरी परिदृश्य आहे हा तिबेटी वसाहतींचा डोंडलप्लिंग आहे म्हणून आपल्याकडे येथे सर्व धार्मिक स्थाने आहेत आणि येथे निवासी आहेत आणि शाळा मेडिकल क्लिनिक आणि सेटलमेंट ऑफिस या सर्व महत्वाच्या खुणा त्यांच्या सार्वजनिक जागांपैकी एक प्रमुख घटक बनतात कारण बहुतेक नोंदी बहुतेक समुदायातील सहकार्याची काळजी घेतली जाते आणि तिबेटमध्ये आपण काय पाहू शकता मोनास्टरीएस आणि ते देहरादूनमध्ये कसे प्रतिबिंबित होते आणि ते आधीपासूनच त्यांना माहित असलेल्या प्रभावांचे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतात आणि या प्रमाणात प्रमाणात आणि एक विशाल खोली कशासाठी विभाजित केली जाऊ शकते यासह बहुउद्देशीय क्षेत्रे आणि देहरादूनमधील बहु मजली रचनांमध्ये हे आपल्यास हे कसे दिसते विंडोजच्या बाबतीत आपण जे पाहू शकता ते हे यापैकी बहुतेक प्रकारचे आहे हे विन्डोचे मॉडेल आहेत जे आपल्याला मोनास्टरीएसां मध्ये आणि प्रवेशद्वार गेटवेमध्ये सापडतात जे एखाद्यास निर्देशित करण्यासाठी प्रतिबिंबित होतात स्वतःला वस्तीकडे वळविण्यासाठी असतात हे आहे तिबेटियन ओरीनटेशन आणि या काही ट्रॅडिशनल विन्डो आहेत तर चोगलमसरमध्ये ते तिबेटी वातावरण आणि जीवनशैली आणि लडाख्यांच्या अगदी जवळ असल्यामुळेच त्यांची संस्कृती देखील एकसारखीच आहे तेथील वातावरणाशी जवळीक असल्यामुळे ही एकरूपता येथे स्पष्टपणे शक्य होती आणि इथेही कालवा आणि नद्यांसह संपूर्ण कॅम्प नदीच्या कडेला आहे आणि येथे देखील कॅम्पचा संपूर्ण सेटअप आणि सुरुवातीला मेंटल विचारांवरून तिला हे शक्य झाले की कॅम्प तिथे स्थिरावली आहेत आणि नंतर त्याचे विस्तार वाढले आहे आणि आपल्याकडे शैक्षणिक जागा आहे आणि आमच्याकडे केंद्रीय संस्था आहे बौद्ध अभ्यासाचे आणि त्यांच्याकडे आजूबाजूला समुदाय आहे म्हणून आश्रय घेणा या टप्प्यावर त्यांनी काय केले ते कालव्यात एकप्रकारच्या यू आकाराच्या पद्धतीने स्थायिक होण्याचा प्रयत्न करीत होते कारण सर्वप्रथम कालवा हा जलसंपत्तीमधील एक महत्त्वाचा स्रोत आहे आणि येथे त्यांच्या टेन्टबद्दल देखील चर्चा आहे सेटलमेंट ऑफिस म्हणून ओळखले जाणारे प्रमुख आणि आपल्याकडे शिक्षकांचे क्वार्टर आणि शाळा आहे जे जास्त महत्वाचे आहेत परंतु ते हे लेह मनाली महामार्ग का करतात आणि त्यांनी ते एका यू आकारात कसे प्रोग्राम केले कारण ते असे होते की रेफुजिर्स म्हणून स्थायिक झालेले सर्व लोक सैन्याच्या कॅम्पत मजूर म्हणून घेतले गेले होते आणि ते त्या जागेवर एकत्र जमायचे आणि मग असेच ट्रक येतात आणि हे होते एक प्रकारचे सार्वजनिक ठिकाण देखील तर पहिल्या आणि दुसर्या 1 5 आणि तृतीय जनरेशनमध्ये आम्हाला एक चांगली चांगली प्रतिक्रिया दिसू शकते की ते अद्याप पहिल्या जनरेशनकडे परत जाण्याची आकांक्षा कसे करतात कारण त्यांच्याकडे जे आहे त्या त्या आठवणींमध्ये अजूनही विश्वास आहे तिबेट व पहिल्या आणि 1 5 व दुस ्या जनरेशनतील सर्व लोक जिओग्राफिक भिन्नतेसह प्रणालीमध्ये खूप ईंटेग्रेट झाले आहेत आणि ते लडाखी समुदायामध्ये चांगल्या प्रकारे ईंटेग्रेट होऊ शकले आणि समजू शकले म्हणून भाषेची समानता आणि संस्कृतीत समानता ज्यात ते ईंटेग्रेट करण्यास सक्षम होते तिसऱ्या जनरेशनमध्ये अर्थातच त्यांना देखील एक प्रकारचे मिश्रित प्रतिसाद मिळाला असता जेथे त्यांना देखील तिबेटला परत जायचे आहे आणि आपणास माहित आहे की एखाद्या दिवशी त्यांना आशा आहे की ते परत जातील तसेच ट्रॅडिशनल पोशाख परिधान केल्याबद्दल आणि त्यांच्या राहणीमानातही हे प्रतिबिंबित होते तर यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत तर आज ट्रॅडिशनल पध्दती कशा प्रकारे दिसतात आणि आपल्याकडे दलाई लामा यांचे निवासस्थान आहे आणि जिथे त्यांच्याकडे मोकळी जागा आहे तेथे ते दलाई लामाचा वाढदिवस साजरा करतात आणि ते वेगवेगळ्या टेन्टत एकत्र जमतात जे आपण येथे पाहू शकता ते असे आहे दलाई लामा यांचे निवासस्थान आणि त्यानंतर हे टेन्ट तेथे 2 3 दिवस घालवण्यासाठी क्लस्टर्समध्ये येतात आणि ते वेगवेगळे उपक्रम साजरे करतात तर अशाच प्रकारे बालाकुप्पे क्लेमेंट शहर आणि चोगलमसार यांचे ट्रॅजिशन झाले आहे जेणेकरून आपण याक्षणी संदर्भ पाहू शकता आणि प्रसंग भिन्न आहे आणि हे संपूर्णपणे त्याच्या अंगभूत स्वरूपातून प्रतिबिंबित होते आणि मग तेथे 2 पैलू आहेत एक सांस्कृतिक अस्मिता निर्माण करणार्या संरचना घेत आहे आणि एक म्हणजे सांस्कृतिक सातत्य त्यांनी काय चालू ठेवले आहे त्यांनी तिबेटमधून परत काय आणले आहे आणि त्यांनी येथे काय अनुकूल केले आहे तर त्याप्रमाणे उदाहरणार्थ बहुपुत्राची परंपरा जी त्यांच्यासाठी परंपरा आहे परंतु ती या 2 प्रकरणांमध्ये बंद केली गेली आहे परंतु काही प्रकरणांमध्ये तिबेटच्या जवळ असलेल्या चोगलमसरमध्ये ते अर्धवट चालू राहिले म्हणूनच आपल्यास माहित असलेल्या कुटूंबासह पुन्हा मोंक प्रथेची एक महत्वाची प्रथा कुटूंबातील एखाद्या व्यक्तीला मोंक बनण्यासाठी पाठविणे बंद केले गेले आहे आणि मोंक इतर ठिकाणाहून स्थलांतरित झाले आहेत तुम्हाला माहिती आहे ते फक्त त्याच ठिकाणाहून नाही तर त्याप्रमाणे विविध प्रकारांमधून विविध बदल केले गेले आहेत अर्थात मी प्रत्येक गोष्टीतून जात नाही परंतु मी फक्त त्यावरून पळत आहे की हे एक प्रकारचे फ्रेमवर्क आहे जेणेकरुन त्यांनी पुढे काय चालू ठेवले आणि त्यांनी येथे काय जुळवून घेतले ते समजून घ्या आणि त्याचप्रमाणे आपणास माहित असलेले शिक्षण तिबेटपासून मोनास्टरीएस कसे पुन्हा स्थापित केले गेले आणि त्यानंतर धार्मिक शिक्षण चालू ठेवले गेले आहे आणि सांस्कृतिक सातत्याने महत्त्व दिले गेलेल्या शाळांच्या शिक्षणात आपल्याला माहिती आहे आणि सामाजिक वर्ग आणि समानतेमध्ये भाषा आणि भाषेचे वर्गीकरण बंद केले आहे सामाजिक वर्ग भूखंड वितरण देखील सामाजिक वर्गात समानता आणून प्रतिबिंबित कसे आणि त्याचप्रमाणे त्यांच्याकडे मोनास्टरीएस आहेत त्यांच्याकडे सर्वसाधारणपणे अंगभूत फॉर्म आहे आणि त्यांनी कसे बदलले हे आपल्याला माहित आहे मला काय म्हणायचे आहे हा एक प्रकारचा फ्रेमवर्क आहे ज्याने तिने डेटा वेगवेगळ्या स्पष्टीकरणात ठेवला आणि तेथे एक घरगुती रूप साहित्य ते कसे बदलले आहेत आता बेकायदा विटांमध्ये आणि कुंपलेल्या पृथ्वीच्या भिंतींमध्ये ते दोन्ही प्रकरणांमध्ये पूर्णपणे अनुपस्थित आहेत परंतु येथे ते अस्तित्त्वात असल्यामुळे ते स्थानिक पातळीवर उपलब्ध होते आणि स्थानिक हवामान परिस्थिती तर संपूर्ण फ्रेमवर्क एका मोठ्या शीट लागू करण्याचा हा एक प्रकारचा सारांश आहे अर्थात हे आता सुवाच्य नाही परंतु एका बाजूला आपल्याकडे सांस्कृतिक ओळख निर्माण करणार्या रचना कशा आहेत याची कल्पना येईल तर दुसरीकडे आपल्याकडे स्थानिक संरचनांमध्ये त्याचे प्रतिबिंब कसे आहे आणि संपूर्ण फाइण्डिंग्स समराईस करण्यासाठी अशा प्रकारे तिबेटी रेफुजिर्सच्या हॅब्रिड वसाहती तयार केल्या जातात एक स्पशिअल घटक म्हणजे त्यांना काय माहित आहे तिबेटमध्ये त्यांचे अंगभूत वातावरण काय आहे आणि जेव्हा राजकीय गडबड अस्तित्त्वात आहे तेव्हा तिथेच भारत सरकारने निर्मित रेफुजिर्स वस्ती व हळूहळू ते कसे तयार केले आहे हे वातावरण जेथे अनुकूल आहे संघर्ष आला आणि या दीर्घ प्रक्रियेसह अनुकूलन स्टेज कसा तयार केला गेला आणि हॅब्रिड तोडगा कसा बनला सांस्कृतिक घटकामध्ये तिबेट ज्यास त्यांना त्यांच्या उत्पत्तीचे वातावरण माहित असते आणि तेच ते परिपूर्ण जागेवर प्रतिबिंबित करतात कारण त्यांना आधीपासूनच माहित असलेल्या जागेची ही जागा आहे परंतु येथे आश्रय शोधणारे स्टेज आहे जेथे यजमान वातावरण आहे आपल्याला ठाऊक असलेली काही कल्पनाशक्तीची जागा प्रदान करणे येथेच कल्पित जागा त्याचे कपाळ घेते ज्यास एक अमूर्त जागा म्हणतात आणि त्याच बरोबर लोक यासह जुळवून घेऊ लागले आणि येथूनच ते यजमान समुदायाशी संवाद साधू लागतात आणि येथूनच संघर्ष उद्भवतो येथे आपण संघर्ष केलेल्या जागेबद्दल आणि हळूहळू जेव्हा गोष्टी रुपांतर होतात जेव्हा जनरेशन पुढे सरकतात आणि कसे ते त्यानुसार ते कसे जुळवून घेतात आणि ते त्यांचे कार्य कसे चालू ठेवतात जेथून भिन्न अंतर येते तर संपूर्ण थेरिओटिकल समज अशाप्रकारे केली गेली आहे आणि नंतर पुन्हा या संपूर्ण परिवर्तनाचा अंगभूत वातावरणावर कसा परिणाम होतो आपल्याकडे मोकळी जागा रस्ता प्रणाली भूखंड प्रणाली इमारती साहित्य आणि त्यानंतर विविध संकल्पनांमध्ये जागेचे उत्पादन कसे वर्णन केले गेले याचे विविध श्रेणीकरण आहे आणि या ट्रान्सफॉर्मेशन चे ड्रायव्हर्स काय आहेत आणि हॅब्रिड तिबेटी समझोतामधील सांस्कृतिक आणि अंगभूत वातावरणामध्ये काय संबंध आहे एक म्हणजे रोजीरोटी वस्तीतील बदल आणि जिओग्राफिक आणि यजमान समुदायाचे जीवनशैली यावर त्याचा कसा प्रभाव पडतो तर तिथेच लद्दाखमध्ये ते तिबेटमध्ये जे राहत होते त्याच्या अगदी जवळ आहे सामाजिक वर्ग व्यवस्थेत समानता आहे कारण ती समान भूखंड वितरणासाठी प्राप्त झाली आहे तर अशाच प्रकारे आपण ठिकाणांचे 3 भिन्न आणि दृश्य वैशिष्ट्य पाहू शकता सण कसे साजरे केले जातात ते कसे बदलले आहेत ते कसे ईंटेग्रेट झाले आहेत आणि सक्रिय समुदाय जीवन आणि ही ठिकाणे कशी प्रदान करतात हे बंधन आहे आणि हॅब्रिड तिबेटियन रेफुजिर्स वस्तीत सांस्कृतिक आणि अंगभूत वातावरणामध्ये काय संबंध आहे म्हणून गुरांचे शेड आता व्यावसायिक शिफ्ट म्हणून बंद किंवा कमी झाले आहेत पर्यटन उद्योग चित्रात येण्यामुळे आणि रेस्टॉरंट टायपोलॉजीज विकसित केल्यामुळे हस्तकला आता बनविलेली फॅक्टरी आहे कारण खाण्याच्या सवयी आणि नंतर अंत्यसंस्कारांच्या बाबतीत पर्यटनाचा मोठा प्रभाव आहे पूर्वी त्यांची प्रक्रिया वेगळी होती आणि आता ते अंत्यसंस्कार करत आहेत येथूनच त्यांना स्मशानभूमीची आवश्यकता आहे आणि त्याचप्रमाणे ईश्वरशासित सरकार बदलले गेले आहे लोकशाही पद्धतीने निवडलेले तुम्हाला माहिती आहे की तसे नाही किमान दलाई लामा येथे या दलाई लामाचे निवासस्थान नाही आणि यासारख्या गोष्टी तर त्याप्रमाणेच यात आर्थिक स्थिती मोनास्टरीएस घरांचे स्वरूपही प्रतिबिंबित झाले आहे म्हणून आपण येथे पाहत आहोत की घराचे प्रकार मोठ्या प्रमाणात बदलले आहेत परंतु मोनास्टरीएस कायम आहेत कारण तिबेट्यांमध्ये धार्मिक महत्त्व महत्त्वाचे आहे तर सेटलमेंट सेटिंगची सेटिंग ती एखाद्या मोनास्टरीएसातील सेटिंगमध्ये कशी आहे निवासस्थानावर कशी आहे ती एखाद्या वेगळ्या संदर्भात कशी भिन्न आहे आणि ते प्रतिबिंबित कसे होते ते हे आपण पाहू शकतो आणि बालाकुप्पे मध्ये सर्वात स्वावलंबी आणि चोगलमसार आहे कारण त्यात वांशिक समानता आणि प्रासंगिक समानतेची खूप जवळचीता आहे परंतु येथे जमीन उपलब्धतेचा अभाव आणि कमी सक्रिय जागांची कमतरता आहे कारण तेथे एक आहे शहरी विकासाचा दबाव तर धर्म हवामान संदर्भ अर्थव्यवस्था पर्यटन शिक्षण व्यवस्था आणि त्या जागेचे रूपांतर कसे होते यावर काही प्रमुख ड्रायव्हर्स होते तर मूलतः लेफेब्रेLefebvre's यांचे कार्य असेच आहे परंतु येथे ते स्थलांतर करण्यापूर्वी तिबेट आणि पूर्वसूचनापूर्व जागेच्या आश्रय घेणार्या अवस्थेच्या परिपूर्ण जागेतून संकल्पित केले गेले आहे आणि नंतर येथे अमूर्त व कायमस्वरुपी सेटलमेंट प्रक्रिया आहे विरोधाभास आणि भिन्न अंतर जेव्हा आम्हाला योग्यरित्या माहित असते की आपल्याला ही विरोधाभास असलेल्या जागेची जाणीव चांगल्याप्रकारे समजली असेल तर ती टाळण्यासाठी तुम्हाला माहित असावे की त्या जागेची जाणीव अधिक काळजीपूर्वक करा जेणेकरून आम्ही विवादाची अवस्था कमी करू जेणेकरून ते सहजपणे परिस्थितीशी जुळतील आणि ते सहजपणे काही गोष्टी चालू ठेवू शकतील आणि त्याच वेळी दोन्ही समुदायासाठी त्याचा फायदा होईल मला आशा आहे की यामुळे आपणास तिबेटी संदर्भातील रेफुजिर्सांचे डिस्प्लेसमेंट अधिक चांगले समजण्यास मदत होईल खूप खूप धन्यवाद